तर चला या सर्व एकेरी अविभाज्य गोष्टी येथे काम करण्यासाठी ठेवू या तर आपण पाहिले आहे की जेव्हा आपल्याकडे फॉर्मचा अविभाज्य आहे तेव्हा मला थोडा काळजीपूर्वक एकत्रीकरण करावे लागेल तर एक मुख्य मूल्य भाग आहे आणि दुसरा अवशेष भाग बरोबर आहे तर येथे आपली दोन समीकरणे येथे आहेत आणि या ग्रेड जी डॉट एन हॅटमुळे तिथे एक समस्या होणार आहे समजा r प्राइम येथे निश्चित झाला आहे आणि संपूर्ण समोच्च वर r चालू आहे तर ते असा एक पॉईंट असेल ज्यावर r या गोष्टीचा सामना करावा लागतो आणि हाच मुद्दा आहे की आपल्याला योग्य काळजी घ्यावी लागेल तर या प्रत्येक अविभाज्य साठी मला योग्य मार्गाने समोच्च सुधारित करावे लागेल चला समीकरणाकडे पाहू समीकरण 1 पाहू हे समीकरण 1 हे माझे आहे आणि माझा r prime येथे आहे तर समीकरण १ r'∈V2 हे आहे म्हणून मी येथून येत आहे आणि ते r'∈V2 आहे याची मला खात्री करुन घ्यायची आहे जर आपण येथे V1 काय आहे असे लिहिले आणि इथे V1 आणि V2 आहे तर समोच्च कोणत्या मार्गाने झुकणे आवश्यक आहे ते अशा प्रकारे झुकले पाहिजे की r प्राइम अजूनही V2 शी संबंधीत पाहिजे तर हा लहान वाकण्याचाबेंड मार्ग आता पॉईंट r' हा V2 च्या आत आहे कारण मी पृष्ठभाग थोडासा बदलला आहे आणि मी झूम करतो आणि मी काय करतो ते दर्शविते की असे काहीतरी आहे हे एक अतिशय लहान गोलाकार आहे ज्याचा त्रिज्या ε आहे आणि εहा शुन्याकडे जात आहे तर माझ्याकडे मर्यादा आहे मी खरोखर पृष्ठभाग बदललेला नाही मी ε tending to 0 ची मर्यादा घेणार आहे तर r' जो येथे हा पॉईंट तो V2 येथेच राहतो विद्यार्थी नाही r' शिल्लक आहे r'जिथे शिल्लक आहे मी तिथे बदलत आहे त्याभोवतीची सीमा ही सीमा V1 आणि V2 त्या दरम्यानची सीमा आहे आणि मी या मार्गाने सीमा थोडी थोपविली आहे परंतु r प्राइम अजूनही तेथे आहे r' हलवत नाही मी सीमा थोडी हलवित आहे म्हणून मी हद्द लावत आहे असे म्हणतच सुरुवात केली होती आणि हद्द म्हणजेच दोन्ही बाजू V1 आणि V2 ची सीमारेषा मग आपण म्हणालो की ला अडचण आहे म्हणून मला हद्द थोडी हलवावी लागेल मी सीमा दुसर्या मार्गाने हलविली तर r' V1मध्ये येऊन जाईल आता ते V2 मध्ये आहे हे बरोबर आहे समीकरण १ साठी ती लहान सीमेत बदल आहे समीकरण २ साठी समान तर्क मला वेगळा समोच्च देईल तर हे पुन्हा V1 आणि V2 आहे म्हणूनच r' माझा हा पॉईंट येथे आहे तर मी या मार्गाने हे सुधारित केले पाहिजे मी कोणत्या मार्गाने बाउंडिंग करतोय हे स्पष्टपणे दर्शविण्यासाठी मी अतिशयोक्ती करीत आहे अर्थात हे ε त्रिज्येचे वर्तुळ आहे जे 0 वर जाईल तर आता या समीकरणात हा r' V1मध्ये कायम राहतो तर अशा प्रकारे आपण या सीमा सुधारित करू आता कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल मी इतकी मर्यादा घेणार आहे हे मी कसे वाकवितो याचा फरक पडतो का शेवटी ε 🡪 0 घेणार आहे सीमा खाली जात आहे की वरच्या दिशेने वाकली आहे की नाही याची वेगळी उत्तरे मिळतील तर ते समाकलित करण्यावर अवलंबून आहे ते अवलंबून आहे की नाही हे पाहणार आहोत अखंड एका मार्गाने महत्वाचा आहे की इतर मार्गाने आहे हे आपण पाहू तर हा भाग स्पष्ट आहे का म्हणूनच हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे ज्याचे उत्तर मी आधीच दिले आहे कारण या दोन्ही बाबींमध्ये आपण भिन्न उत्तरे मिळविण्यासाठी समोच्च कसे वळता हे महत्त्वाचे आहे आता हे कसे करायचे ते पाहू आता आपण या अविभाजांचे मूल्यांकन करूया म्हणून मी तुम्हाला अचूक गणना करण्यापूर्वी काही फार मूलभूत चुका आहेत जे एकीकरणात होऊ शकतात तर त्या टाळण्यासाठी मी तुम्हाला काही सोप्या एकीकरण दाखवित आहे तर केस 1 हे आहे मी येथून येथे एकत्रित करीत आहे आणि समजा येथे माझा differential घटक dl आहे आणि मी 0 वरुन l वर जात आहे तर याचा physical अर्थग्रहण काय असेल माझ्याकडे जर असेल सर्वप्रथम त्याचे काय उत्तर असेल विद्यार्थी L ठीक आहे मी काय करतो 0 आणि l बरोबरच्या स्ट्रिंगची लांबी कशी बोलायचे हे मी मोजले आहे अगदी इयत्ता अकरावीचे विद्यार्थी देखील हे उत्तर 0 ते L उत्तर देतील आता तेच गणना थोडी वेगळ्या प्रकारे करू तर समजा माझ्याकडे आहे तर मी येथून येथून येथे या बिंदूपर्यंत येथे जात आहे आणि मला मूल्यमापन करायचे आहे चला या पॉईंटला a असे म्हणू आणि यास b म्हणू तर मी समोच्च बाजूकडील पॉईंट a ते b पर्यंत जात आहे आणि मला अविभाज्य dl शोधायचे आहे मी राहत आहे आणि अविभाज्य या समोच्च बरोबर आहे जर हे प्रकरण 1 मधून ε त्रिज्याचे अर्धवर्तुळ असेल तर आपण काय उत्तर द्याल त्या स्ट्रिंगची लांबी जी πεआहे योग्य आहे आता दुसरीकडे आपण हे अविभाज्य करण्याचा निर्णय घेतल्यास ध्रुवीय समन्वय आहे असे म्हणू या समजा आपण असे लिहिले आहे की जेव्हा आपण असे समाकलित करत आहात तेव्हा हा आपला थीटा आहे तर अविभाज्यची मर्यादा काय आहे विद्यार्थीः कोठून ते कुठपर्यंत विद्यार्थीः नाही मी कुठून सुरुवात करत आहे माझा मूळ प्रारंभी पॉईंट कुठे आहे विद्यार्थीः − πकिंवा π विद्यार्थी − π − π का मी πदेखील लिहू शकतो का विद्यार्थी आणि अंतिम एकीकरण अंतिम इंटर पॉइंट आहे विद्यार्थी 0 0 आणि differentil घटक dl म्हणजे काय R dl R dθकोणते आहे विद्यार्थी ε dθ εdθतुम्हाला काय मिळाले तुम्हाला − πε मिळाले तर यामध्ये काय पकडले गेले पाहिजे मला πε मिळाले पाहिजे होते कारण मी या π ची लांबी मोजत आहे विद्यार्थीः बरोबर तर dθ कोणत्या दिशेने दर्शवित आहे dθ कोणत्या दिशेने दर्शवित आहे ते या clockwise दिशेने आहे अगदी अँट्लॉक दिशेने आहे परंतु dl clockwise दिशेने आहे तर dl प्रत्यक्षात −εdθ आहे तर ही एक चूक आहे जी आपण हे अविभाज्य काळजीपूर्वक केले नाही तर आपण करू शकता तर खरं तर हे चुकीचे आहे तर आपण काय करावे आणि मग मला πε हे योग्य उत्तर मिळाले म्हणून हे अविभाज्य चे मूल्यांकनासाठी आपल्याला काळजी घ्यावयाच्या या काही गोष्टी आहेत तर आता मला एक सोपा केस घेऊ द्या आपल्याकडे असलेले अविभाज्य पाहू तर आपले अविभाज्य काय आहे तर मला एका बाबतीत आहे तर आपण येथे मागे वळून पाहतो की एक केस वर जात आहे आणि दुसरे केस अगदी खाली जात आहे तर प्रथम आपण वर जाणारी केस घेऊ तर हे असे आहे जेणेकरून येथे आपला अखंडत्व काय आहे तर त्यास S असे म्हणूया जे सकारात्मक बाजूस आहे तर ही एक टर्म आहे जी आपण गणना करण्याचा प्रयत्न करीत आहोत कोणता दिशेने आहे वरच्या का खालच्या कोणता दिशेने आहे येथे परत पहा कोणत्या मार्गाने येथे होता हे होते आणि यामध्ये देखील हे होते म्हणून अजूनही सुरू आहे तर उदाहरणार्थ येथे असे आहे आणि येथून ते सहजपणे बाहेरच्या दिशेने आहे आता ∇g काय आहे जर आपण ∇g हे लिहिले होते तर हे बरोबर आहे का का उणे वजा चिन्हाने मी ऑफ झालो आम्ही फक्त परत तपासू शकतो आपण पूर्वी ∇g derive केला आहे ∇g आहे तर आपण येथे अचूक अभिव्यक्ती वापरू तर इथे कोणतेही वजा चिन्ह नाही आता इथे r काय होते हे r साठी युनिट वेक्टर होते बरोबर आहे तर आता आपण हे अविभाज्य येथे पाहू बरोबर जे कि आहे तर हा इथे हा पॉईंट आहे हा माझा r आहे आणि हा माझा r आहे असे म्हणू तर r हे कोणत्या मार्गाने सूचित करीत आहे म्हणजे r माझे रेडियलली बाह्य वेक्टर आहे आणि या s plus वर्तुळच्या बाजूने चा कोणता मार्ग आहे त्याच दिशेने बरोबर तर इथे r r' समान आहे कारण r इथे r r' आहे जे नेहमी असेच राहणार आहे r' हा या सेमी वर्तुळाचा मध्यबिंदू आहे जेणेकरून येथे चाचणी बिंदू निश्चित केला जाईल विद्यार्थीः R r हे इंटिग्रेशन चे व्हेरिएबल आहे मी इथून वर्तुळात जात आहे आणि हे असे बरोबर आहे तर मी ज्याचे मूल्यमापन करीत आहे ते फक्त अवशेष असून मुख्य मूल्य नाहीये मुख्य मूल्य येथे संपेल आणि येथूनच प्रारंभ होईल मी मोजत आहे हे फक्त S प्लस अविभाज्य आहे तर बरोबर आहे तर जेव्हा मी मूल्यांकन करतो तर सर्व काही आत मध्ये येथे ठेवा ∇g आणि या दिशेने मला काय मिळेल ∇g ची दिशा आहे सामान्य देखील आहे मला 1 मिळेल तर मी सर्व काँस्टंट्स jk4 इंटिग्रल लिहू शकतो आता मी काय लिहावे मी इंटिग्रेशनची मर्यादा π to 0 लिहू शकतो जसे आपण सोप्या उदाहरणात केले आहे आणि H1kρ काय आहे आणखी काय आहे विद्यार्थी ε ε विद्यार्थी वजा −εdθमग मला योग्य व्याख्या मिळेल उदाहरणार्थ मी H1 ऐवजी मी H1 असे घेतले मी 1 लिहिले तर मला या स्ट्रिंगची लांबी मिळाली पाहिजे जी मी या रेसिपीचे अनुसरण केल्यास प्राप्त होईल आता मी H1 साठी अंदाजे वापरतो कारण मी घेणार आहे तर मी हे अंदाजे वापरावे तर आधी आपण पाहिलेले अंदाजे तेच भाग आहे जे आपण वापरणार आहोत आपण जात आहोत जेव्हा आपण घेतो तर इथे या प्रकरणात काय आहे ते लिहू या तर ते − jkε4 आहे आणि तर मी फक्त एवढा बदलतो माझ्याकडे kε2jπ2k εdθ आहे ते बरोबर आहे का मी फक्त मला माहित असलेल्या सर्व गोष्टींचा पर्याय बदलला आहे आणि मला हे माहित आहे की शेवटी मी मर्यादा घेणार आहे ज्याला I1 असे म्हणू या मी घेणार आहे तर या अभिन्नतेचे संपूर्ण मूल्यांकन केल्याशिवाय आपण मर्यादेच्या वास्तविक भागाबद्दल काय म्हणू शकतो मला ε2 मिळेल आणि वर्तुळाची लांबी अर्धवर्तुळाची लांबी बरोबर म्हणजेच ती टर्म 0 पर्यंत जाईल जी टर्म बाकी आहे तीच दुसरी टर्म आहे तर − jkε4 j2πk 1εमला हे मिळणार आहे विद्यार्थी − π मध्ये − π मध्ये विद्यार्थी 12 आता फक्त तीच गोष्टउरली आहे मग εला काय झाले आहे εनिघूनगेला आहे एक K देखील गेले आहे बरोबर आणि तिथे फक्त -jxj आहे तर उत्तर आहे विद्यार्थी12 ½ का ½ विद्यार्थी ½ ½ अगदी वजा निघून जातो आणि jxj is 1 मला हे r मिळाले अगदी स्पष्ट आहे आता आपण दुसर्या प्रकरणाकडे येऊ दुसरे केस प्रकरण b आहे ज्यात माझ्याकडे खूप साम्य परंतु एक विरुध्द विकृत समोच्च हे आहे जे असे आहे हा माझा पॉईंट r' आहे हा माझा पॉईंट r आहे हा कोणत्या दिशेने आहे पूर्वीसारखेच ते out ward रहायला हवे तर या समोच्चर वर हे माझे आहे हा वेक्टर कोणत्या दिशेने आहे वर किंवा खालच्या दिशेने आहे विद्यार्थीः खालच्या दिशेने खालच्या दिशेने बरोबर कारण ते r r' आहे तर ही माझी आहे तर आता या अविभाज्य मध्ये मी हे s minus grad g r r prime dot n hat dl असे लिहू शकते तर मी jk by 4 असे लिहितो आता मी pi ते 0 इतकीच मर्यादा वापरेन कारण मी वर किंवा खालच्या दिशेने जावे जेणेकरुन मला लांबी मिळाली पाहिजे मला स्ट्रिंगची लांबी मिळेल तर आपण त्यास जटिल करू देऊ नये त्याला आपण आणि H1 kρ तसे ठेवूया आता एक टर्म आहे ज्याची मला काळजी घ्यावी लागेल ती मला देईल विद्यार्थी वजा चिन्ह वजा चिन्ह बरोबर तर तिथे 1 आहे आणि माझ्याकडे एक −εdθ आहे जो सध्या माझ्याकडे बाकी आहे तर ते वरील टर्म प्रमाणे सामान आहे एका गोष्टीव्यतिरिक्त विद्यार्थी वजा एक अतिरिक्त वजा चिन्ह बरोबर तर मला काय मिळेल विद्यार्थीः ½बरोबर म्हणूनच मी एकत्रीकरण कसे केले याने नक्कीच फरक पडला एका प्रकरणात मला r मिळाले तर दुसऱ्या प्रकरणात r मिळाले तर ते असे सूचित करते कि ∇g कडे surface वर विसंगती आहे बरोबर मी तळाशी गेलो किंवा वरच्या बाजूने गेलो तर तिथे थोडासा फरक राहणार आहे तर जेव्हा आपण एकत्रिकरणात असलेल्या सर्व टर्म्सकडे मागे वळून पाहतो बरोबर माझ्याकडे असताना ही एकच समस्याप्रधान टर्म होती g1 चे इंटिग्रल असलेल्या टर्म कडे जेव्हा मी पाहतो तिथे जरी सिंग्युलॅरिटी असेल ते log चे इंटिग्रल होते जे कि मर्यादित होते तर तिथे कोणतीच अडचण नव्हती ही एकमेव समस्याप्रधान टर्म होती आणि आपण यास हे काळजीपूर्वक करता आणि surface सूत्रांचे हे सगळे वैशिष्ट्य आहेत आणि तिथे एक पॉईंट आहे जिथे सिंग्युलॅरिटी आणि 2d च्या केस मध्ये तुमच्याकडे g आणि ∇g होते ∇g इंटिग्रेबल नाहीये 3 डी बाबतीत देखील आपल्याकडे g आणि ∇g असेल आणि ∇g इंटिग्रेबल नाहीये तर आपल्याला पृष्ठभागास अनुरूपपणे विकृत करावे लागेल परंतु 3 डी मध्ये ती एक रेष नाहीये जी आपण विरूपण करणार आहोत ते एक surface आहे ज्याच्या भवती तुम्ही गोलार्ध लावत आहात ते एकत्रिकरण थोडे अधिक आव्हानात्मक ठरणार आहे तर ते एकत्रिकरण थोडे अधिक आव्हानात्मक ठरणार आहे परंतु कल्पना समान आहे की त्या गोष्टीच्या दोन्ही बाजूंनी विसंगती असणार आहे तर हे पृष्ठभागाच्या अखंड समीकरण या भागाच्या शेवटी आलो आहोत आपण यापुढे जाण्यापूर्वी हा भाग स्पष्ट करतो की आपण ∇g चे कसे मूल्यांकन केले किंवा त्याच्यावर अजून काही प्रश्न आहेत का